विद्यार्थीमित्रांनो देहबोलीचा या आपल्या शेवटच्या आठवड्याचे चर्चेत आपणा सर्वांचे स्वागत आहे या पाठांमध्ये समांतर भाषा किंवा सहभाषिक चिन्ह व्यवस्था आणि संवादांमध्ये देहबोली नुसार त्याचे अर्थ याविषयी आपण जाणून घेणार आहोत समांतर भाषा म्हणजे वाक्य मध्ये येणाऱ्या शब्दांचा अर्थ सोडून बाकी सर्व काही आपण असेही म्हणू शकतो की आपले बोलणे संपल्यानंतर किंवा बोलण्याचा अर्थ समजताना जे काही मदत करते किंवा शिल्लक राहते ते म्हणजे समांतर भाषा समांतर भाषा म्हणजे भाषेचा परिघ Refer Slide Time 0101 समांतर भाषेला मेटा कम्युनिकेशनचा एक घटक मानला जातो बोलताना शब्दांचा बारकाईने अर्थ समजण्यासाठी जे घटक वापरले जातात उदाहरणार्थ आवाज वेळ विराम ताल ताण आणि स्वर हे सर्व म्हणजे समांतर भाषा सर्व तोंडी संदेशामध्ये अशाप्रकारे समांतर भाषेचा किंवा स भाषिक चिन्हांचा वापर केला जातो आणि त्यायोगे शाब्दिक अर्थान सोबतच भावनिक अर्थ सुद्धा समजायला मदत होते त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीने ते शब्द त्यातील भावनिक पैलू समजून सांगण्यासाठी कसे बोलले आहेत हे समजणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच भाषा जिथे असते तिथे हा पैलू महत्त्वाचा ठरतो थोडक्यात आपल्याला काय बोलायचे आहे यापेक्षा महत्त्वाचे आहे आपल्याला कसे बोलायचे आहे अमेरिकन भाषाशास्त्रज्ञ जॉर्ज एल ट्रॅगर यांनी 1950 च्या दरम्यान वैश्विक भाषांमध्ये समांतर भाषा हेअभ्यासाचे स्वतंत्र क्षेत्र म्हणून विकसित केले जर्ज एल ट्रॅगर हे या काळातील भाषाशास्त्रज्ञ एडवर्ड सपीर बेंजामिन ली व्हॉर्फ आणि चार्ल्स हॅकेट इतर सहकारी यांच्या अगदी जवळचे होते 1950 दरम्यान जॉर्ज ट्रॅगर परदेशी मुत्सद्दी नेमण्यापूर्वी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य विभागामध्ये सेवेत कार्यरत होते आणि इथे तो एडवर्ड टी हॉल आणि रे बर्डव्हिस्टल बरोबर काम करत होते आम्ही अगोदरच पाहिले आहे कि बर्डविस्टलने देहबोलीचा आणि एडवर्ड टी हॉलने प्रॉक्सॅमिक्सवर काम केले होते जॉर्ज ट्रॅगरने या दोन इतर लोकांच्या सहकार्याने भाषाविज्ञान समजून घेण्यासाठी वर्णनात्मक भाषाशास्त्र विकसित केले 1958 मध्ये आणि 1960 च्या दशकाच्या सुरूवातीच्या काळात समांतर भाषेचे मॉडेल आणि त्याचे निष्कर्ष प्रकाशित झाले आणि त्यानंतर शोध आणि संस्कृतीत समांतर भाषेचे परस्पर संबंध विशेषत या क्षेत्रात नंतरच्या संशोधनाचा पाया घातला गेला समांतर भाषा म्हणजे वक्ता एखाद्या शब्द सामग्रीचे कशाप्रकारे उच्चारण करतो याचा अभ्यास उपसर्ग पॅराचा अर्थ शेजारी किंवा आजूबाजूला असाअसतो आणि तो मुख्य शब्दाद्वारे दर्शविल्या जाणार्या सहाय्यकक्रिया दर्शवितो समांतर भाषा अशाच प्रकारे भाषेसाठी सहाय्यक म्हणून काम करते आम्हाला आढळणार्या सहाय्यक भूमिकांमध्ये शब्दाच्या पेरा संमेलनासाठी ज्यास अधिक चांगले प्रशिक्षण आवश्यक आहे उदाहरणार्थ पॅरामेडिक्स प्रमाणे संशोधकांना असे आढळले आहे संदेशाच्या सामग्रीपेक्षा आवाजाची गुणवत्ता तसेच बोलण्याचे प्रमाण भावना व्यक्त करण्यासाठीअचूक असू शकते त्यांच्या शोधात रे व्हिस्टलच्या सहकार्याने विविध संशोधकांनी सहभागींना इंग्रजी वर्णमाला अशा रीतीने म्हणायला सांगितली कि ती ऐकण्याचा विशिष्ट मनःस्थिती किंवा भावना निर्माण करण्यास सक्षम होईल भाषेची वर्णमाला कोणतीही अर्थ पोहोचवत नाही कोणत्याही भाषेचा हा सर्वात तटस्थ घटक आहे परंतु या पठणात देखील वाचकांच्या विशिष्ट भावना जवळजवळ योग्यरित्या दर्शविण्यास प्रेक्षक सक्षम होते अशाच प्रकारच्या अनेक संशोधनातून समजुतीची एक पार्श्वभूमी तयार झाली ती म्हणजे जेव्हाआपण बोलतो तेव्हा आपण त्या शब्द सामग्रीला केवळ आवाज देत नाही त्या शब्दाशी वा परिस्थितीशी संबंधित भावनांचे संकेत सुद्धा देत असतो अशा प्रकारे इतर लोकांचा आवाज ऐकून आपण त्यांच्या केवळ भावनांचे समजू शकत नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सुद्धा जाणून घेऊ शकतो आम्ही प्रादेशिक संघटना आणि त्या व्यक्तीची सामाजिक पार्श्वभूमी समजू शकतो त्या व्यक्तीचे आर्थिक व्यवहार समजू शकतात तसेच आपण त्या व्यक्तीचा कामाच्या कर्तुत्व बद्दल आणि कार्याच्या स्वरूपाचे मूल्यांकनाच्या अंदाज मांडू शकतो तसेच त्या व्यक्तीच्या बौद्धिक पातळी बद्दल सुद्धा आपण बरेच काही जाणून घेऊ शकतो आणि म्हणूनच लोकांना कामावर घेण्याच्या प्रक्रियेतील साधन म्हणून टेलिफोनिक मुलाखती अजूनही यशस्वी मानल्या जातात साहित्यामध्ये आणि देहबोली च्या विविध घटकांमध्ये हा एक महत्त्वाचा पैलू आहे आपल्या सामाजिक जीवनात सुद्धा समांतर घातलेला एक साहित्यिक समज समजून महत्त्वाचे स्थान आहे या स्लाइडमध्ये आपण 1964 साली प्रदर्शित झालेला प्रसिद्ध चित्रपट माय फेअर लेडी वरुन डाउनलोड केलेल्या गोष्टी पाहत आहोत तुमच्यातील बर्याच जणांना माहिती असेल माई फेअर लेडी ही जॉर्ज बर्नार्ड शॉ हे त्यांचे पगमलियन नाटकाचे रूपांतर आहे जे त्याने 1912 मध्ये घालवले होते आणि हे 1913 मध्ये राज्य होते हे नाटक ब्रिटीश वर्ग व्यवस्था आणि ब्रिटीश वर्गाविषयी आपली समजूतदारपणा आणि आमच्या संभाषण दरम्यान योग्य उच्चारण वापरण्याची क्षमता चे व्यंग्य आहे शॉचे पात्र प्रोफेसर हिगिन्स हे भाषेचे उच्चारतज्ज्ञ आहेत आणि ते कोकणच्या फुलांच्या मुलीला प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करतो आणि दोन महिन्यांत आपल्या मित्रमंडळींना ती राणी आहे असा विश्वास देण्यास सक्षम होतो All right Eliza say it again ठीक आहे अलीझा पुन्हा म्हणा स्पेनमधील पाऊस प्रामुख्याने मैदानी भागातच रहातो स्पेनमधील पाऊस प्रामुख्याने मैदानी भागातच रहातो असे म्हणू नका नाही एलिझा आपण असे म्हटले नाही कधीही रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जी प्रार्थना म्हणतात त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पन्नास वेळा ठीक हेच वाक्य बोलायचे आहे की 'स्पेनमधील पाऊस प्रामुख्याने मैदानी भागातच रहातो " आपण परमेश्वराचा अपमान करणे शिकत नसल्यास प्रभुबरोबर बरेच काही कान स्लाइड वेळ पहा 0757 आता जर तुम्ही हिगिनचेच असाल तर हे पहा संदर्भ घ्या स्लाइड वेळ 0804 जॉर्ज शॉ यांनी या स्लाइडमध्ये हेआणखी एक संधी दिली आहेस्लाइड वेळ पहा 0807 हं स्लाइड टाईम पहा 0810 एलिझा येथे पहिल्यांदा येईल तिला बारकाईने बघा आता प्रत्येक वेळी आपण हा म्हंटले असल्यास योग्यरित्या ज्योत प्रज्वलित होईल संदर्भ घ्या स्लाइड वेळ 0823 आणि कदाचित आपण आपल्या योग्य उच्चारण केले असल्यास ज्योत थांबेल अशाप्रकारे आरशामध्ये बघून योग्य सराव केल्या असतात योग्यरित्या समजेल हार्ट फूड हेलिपॅड आणि हॅम्पशायरमध्ये काळजीपूर्वक ऐका चक्रीवादळ क्वचितच घडते In heart food helipad and Hampshire hurricanes hardly ever happen आता तुम्ही माझ्यानंतर हार्ट फूड हेलिपॅडची पुनरावृत्ती करा हॅम्पशायर चक्रीवादळ कधीच घडत नाही नाही नाही नाही नाही अलीझा नाही येथे अजिबात नाही तुम्ही हे सांगू नका नाही कृपया तुम्ही अगदी सुरुवातीपासूनच सुरुवात करा चला सुरु करा हाहाहा पुढे जा पुढे जा यावरून अगदी स्पष्ट होते समांतर भाषा व्यक्तिमत्वाची निगडीत विविध पैलूंचे संकेत आहे समांतर भाषेला समजून घेण्यासाठी याची संबंधित विविध चिन्हांचा अर्थातच आवाजाची गती आणि आवाजाची मात्रा याचा अभ्यास करणे गरजेचे ठरेल आवाजाच्या मात्रेशी आपल्या भावना जोडलेल्या असतात मग ते हळू आवाजात कुजबुजणे असो जोराने बोलण्याचे एखाद्यावर ओरडणे असो अर्थातच आपला आवाज आपला दृष्टीकोण आपल्या भावना आणि विशिष्ट परिस्थितीत आपला प्रतिसाद दर्शविते एकदम हळू आवाज आपली भीती दर्शविते याचप्रकारे आवाजाच्या व्यक्तीने सुद्धा आपल्या भावना आणि आपल्या दृष्टीकोण स्पष्ट होतो जर तो हळूवार असेल तर त्यावरून आपली संकुचित वृत्ती समोर येते आपली अ तत्परता दर्शविते उदाहरणार्थ आपले दुःख जर ते जलद असेल तर ती आपली संकुचित वृत्ती दर्शवते त्याचप्रमाणे आपला स्वर उच्चार स्पष्टता हेसुद्धा महत्त्वाचे घटक आहेत या घटकांविषयी सविस्तरपणे पुढच्या काही स्लाईड्समध्ये आपण जाणून घेऊया त्याचप्रमाणे विराम चिन्हांच्या पर्यायांऐवजी विराम याबद्दलची आपली समज देखील महत्वाचे आहे काही विराम कदाचित तात्पुरते असतात जे आपली अनिश्चितता आणि संकोच सूचित करतात तर काही कदाचित सिझुरा किंवा नाट्यमय विरामांसारखे जे नियोजित आणि आमची सामग्रीवरील नियंत्रण आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची आमची इच्छा दर्शवितात आपल्या भावाची गुणवत्ता हा आपला संदेश पोहोचवण्यासाठी एक महत्त्वाची आणि कौतुकाची गोष्ट आहे आपला आवाज एखाद्या विशिष्ट शब्दाला उच्चारण करताना आपल्याला मदत करतो आणि त्यातील अर्थ स्पष्ट करतो एखाद्या विशिष्ट गोष्टीचे उच्चारण करण्यासाठी आवाजच नियंत्रित करतो आणि असा प्रकारे स्पष्ट उच्चारण करून त्या शब्दांमधील भावना अधिक स्पष्ट करतो उदाहरणार्थ आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण जर आवाजाच्या एकाच गतीत बोलत असू तर काही वेळाने आपल्याला नीरस वाटायला लागते आमच्या आवाजामध्ये कमी वेग आणि कमी खेळपट्टी असेल तर ती आमची उदासीनता दर्शवते उच्च खेळपट्टी सामान्यत उत्साह आणि उत्सुकतेसह संबंधित असते उच्च खेळपट्टीचा परंतु दीर्घकाळ काढलेला मार्ग आमचा अविश्वास सूचित करतो स्पष्ट आणि लय बद्द आवाज आश्चर्यचकित पळा दर्शवितो आणि आणि अचानक पणे बोलणे आपली बचावात्मक वृत्ती दर्शवितो तर समांतर भाषेचे विविध घटक समजून घेताना या सर्व पैलूंचा अभ्यास करणे आवश्यक ठरते यांना आपण तपशीलवार स्वतंत्रपणे घेऊया समांतर भाषा हेतुपुरस्सर देखील वापरली जाऊ शकते बर्याच परिस्थितींमध्ये आमच्या भावना आपोआप नकळत संक्रमित होतात आणि इतरांना सुचित करतात पण हे संवादामध्ये शाबासकी मिळविण्यासाठी हेतुपुरस्सर पद्धतीने देखील वापरले जाऊ शकते एखाद्या विशिष्ट सामाजिक परिस्थितीत पुढे जाणे देखील हे शिकले जाऊ शकते समांतर भाषेच्या प्राथमिक गुणांनुसार आणखी तीन विभागांमध्ये विभागले जाऊ शकते दुसरे म्हणजे सुधारक जे पुढील पात्रता आणि विनंतीनुसार विभागले जाऊ शकतात समांतर भाषेच्या प्राथमिक गुणवत्तेमध्ये आवाजाची वैशिष्ट्यांचा संदर्भ जाणून घेणे आवश्यक आहे त्यानुसार प्रत्येक व्यक्तीची वैविध्यता लक्षात येते आवाजाची गती मात्रा अनुनाद तीव्रता आणि स्पष्टता ही आपल्या आवाजाच्या ग्रंथानुसार लिंग भेद अनुसार वयानुसार आणि भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळी असते हे गुण जैविक शारीरिक मनोवैज्ञानिक सांस्कृतिक आणि सामाजिक वैशिष्ट्ये द्वारे आकारले जातात मुळात प्राथमिक गुण आणि घटक ज्याचा तोंडी भाषेचे आवश्यक घटक म्हणून प्रथम विचार केला जात आहे ते देखील वैश्विक घटना नुसार बदलू किंवा वैकल्पिक असू शकतात आवाज हे संवादाचे प्राथमिक साधन आहे विविध तांत्रिक विकास झाला असला तरी आवाजाच्या अनुपस्थितीमुळे आपल्या कार्यक्षमतेचा मध्ये आणि इतर लोकांची जुळताना आपण असाय असतो हे सिद्ध झाले आहे मानवी आवाज एखाद्या संदेशाचा अर्थ आणि महत्त्व समजून सांगतो भाषणामधील अत्यंत कठीण दोन घटक म्हणजे प्रभावीपणे बोलणे आणि स्पष्ट उच्चारण करणे आवाज जितका स्पष्ट तितका प्रभावीपणे तो अर्थ पोहोचवेल आणि ते आम्हाला वक्त्याचे लिंग पार्श्वभूमी शिक्षण प्रशिक्षण दृष्टीकोन स्वभाव वगैरे वगैरे देखील माहिती देते त्याखालील ज्या बाबींवर आपण सविस्तरपणे चर्चा करू त्यामध्ये खेळपट्टी रूपांतरभाषण विराम द्या आणि आवाजामध्ये उतार चढाव किंवा बदलाव या सर्वांचा अभ्यास करणारा आहोत विशेषतः त्या सर्व व्यवसायांमध्ये आमचे कार्यप्रदर्शन थेट आमच्या आवाजाशी आणि त्याच्या लहरीपणाशीजोडलेले आहे पूर्ण नैसर्गिक क्षमता मिळविण्यासाठी प्रथम ध्वनीवर शारीरिक पातळीवर कार्य केले पाहिजे उदाहरणार्थ गायन अभिनय यासारख्या व्यवसायांमध्ये तसेच व्यावसायिक वक्ते यांना आपला आवाज प्रशिक्षित करावा लागतो परंतु समांतर भाषेमध्ये आपण त्याही पैलूंकडे पहातो जिथे व्यावसायिकांमध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षण समाविष्ट नसते आवाजाचा उतार चढाव आवाजाची तीव्रता दर्शवितात आपल्या आवाजाच्या गुणधर्मानुसार वाढत्या किंवा घसरत्या पट्टीत ऐकण्यासाठी आपला प्रेक्षक सक्षम आहे का हे दर्शविते मानवी आवाज सतत बदलत असतो आणि त्यात सतत उतार चढाव येत असतात आपले भाषण प्रभावी बनवण्यासाठी आवश्यक सुद्धा असतात काही वक्ते एकाच लई मध्ये बोलतात त्यांचे एक सारखे बोलणे बोर झाल्यामुळे त्यांच्यातील रस गमावतात जे लोक एकसारखे एकाच लई मध्ये बोलतात ते कमी आवाजात बोलणे आवश्यक नाही कधीकधी आम्हाला असे आढळते की एखाद्या व्यक्तीचा आवाज भरभराट त्याचे बोलणे नीरस वाटते टोन हा खेळपट्टीवर आणि खेळपट्टीतील भिन्नतेचा ध्वन्यात्मक संबंध आहे आणि भाषांमध्ये भिन्न उद्देशाने सेवा देऊ शकते जसे की शब्दाचा अर्थ प्रभावित सांगणे आणि प्रेक्षकांशी स्पष्टपणे संवाद साधणे स्लाइड वेळ पहा 1613 शब्दांच्या एकाच मालेचे टोन पॅटर्ननुसार ज्या प्रकारे ते बोलल्या जातात त्यानुसार भिन्न भिन्न अर्थ शकतात ते निरंतर उच्च स्तरावर उत्पादन केले किंवा बोलले गेले असले तरीही वाढती पातळी किंवा घसरणार्या स्तरावर खेळपट्टीतील फरक वक्तव्याचा हेतू व्यक्त करतो उदाहरणार्थ एखादी व्यक्ती चेहऱ्यावरून आत्मविश्वासू व्यक्ती दिसते किंवा हँडशेक नियंत्रित करणारे अभिव्यक्ती कदाचित मजबूत असू शकतात परंतु आवाजात थरथराट असल्यास दिलेल्या परिस्थितीत असणारा तणाव आणि अविश्वास दुसर्यासमोर प्रकट होतो अंतर्मुखता आणि ताण यांचे एकत्र मिश्रण केले असता बोलतोय ते विधान आहे प्रश्न आहे एखादी आश्चर्यकारक बाब आहे हे समजण्यासाठी मदत होते एखाद्या विशिष्ट शब्दावर दिलेला ताण त्या वाक्याचा अर्थ बदलू शकतो कधीकधी हा तान भाषिक असतो तर कधीकधी मुद्दाम दिल्या जातो भाषिक ताण जो आमच्या भाषेच्या प्रशिक्षणाचा एक भाग आमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल आणि सामाजिक वर्गाबद्दल इतर लोकांना सांगतो दुसरीकडे विशिष्ट अक्षरावरील किंवा वर्ण वरील मुद्दाम दिलेला ताण इतरांबद्दलच्या आपल्या संवादाचा अर्थ स्पष्ट करून आपल्या भावना दर्शवितो आवाजाचे स्वर आपल्याला बोलणाऱ्याच्या मनोवृत्ती आणि भावनांबद्दल सांगतात हे संकेत तथापि कधीही पृथक् न घेता नेहमी संदेशाच्या एकूण संदर्भाचा भाग म्हणून घेतले पाहिजे आणि एखाद्या वक्तव्याचे महत्त्व समजावून घेताना आम्ही या संकेतांचा तसेच संपूर्ण शब्दांचा विचार केला पाहिजे संपूर्णपणे वाक्ये आणि संपूर्णपणे इतर देहबोलीच्या वैशिष्ट्यांसह स्पष्टीकरण एकत्रित करून त्याचा सारासार विचार केला पाहिजे ज्या वेगात किंवा ज्या गतीने आपण बोलतो हेसुद्धा महत्त्वाचे असते वेगवेगळ्या प्रसंगी आणि संदेशाचे वेगवेगळे भाग सांगत असताना आपण वेगवेगळ्या गतीने बोलतो एका मिनिटात वक्ता किती शब्द बोलतो यावरून त्याची बोलण्याची गती मोजता येते जर वक्त्याचा बोलण्याचा सरासरी वेग खूप हळू असेल तर श्रोत्यांना कंटाळा येतो आणि ते अधीर होतात दुसरीकडे जर वक्त्याचा बोलण्याचा सरासरी वेग खूप जास्त असेल तर श्रोत्यांना संदेशाचा संपूर्ण अर्थ समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि म्हणून त्यांच्या ऐकणेतील रस कमी होतो अर्थातच शब्दांच्या जावा लागेल तो जास्त वेगवान नसावा किंवा हळू देखील नसावा आवाजाची गती आणि खेळकरपणा सादरीकरणाच्या सामग्रीवर अवलंबून असते कार्यक्षेत्रातील सादरीकरणामध्ये सुद्धा सोप्या भागाचे वेगाने सादरीकरण केले जाते तर कठीण भागवर जास्त जोर देऊन ही माहिती सांगितली जाते हा सादरीकरणाचा सामान्य नियम आहे कारण कठीण भागाला किंवा त्यातील तांत्रिक गोष्टींना समजून घेण्यासाठी अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असते त्याच वेळी आपले सादरीकरण आपली भावनिक स्थिती सुद्धा दर्शविते अतिशय वेगाने बोलल्यामुळे आपली चिंता प्रदर्शित होते तर कधीकधी संदेश देण्यासाठी घाई सुद्धा दर्शविते दुसरीकडे जेव्हापण आरामशीर असतो तेव्हा आपला वेगही आरामदायक होतो आपल्या बोलल्या मधून आपल्या सांस्कृतिक घटकांचे सुद्धा प्रदर्शन होते संशोधकांच्या मते इटालियन आणि अरब देशातील लोक यु एस ए मधील लोकांच्या तुलनेत अधिक वेगाने बोलतात त्याच प्रकारे आम्हाला आढळले की एकाच देशात राहणाऱ्या लोकांच्या बोलण्यामध्ये प्रादेशिक फरक सुद्धा असतो आम्हाला आढळले की एकाच प्रांतातील काही भागात लोकं बोलताना वेगवान गतीचा अवलंब करतात दुसरीकडे त्यांची बोलण्याची गती कमी असते बोलण्याच्या व्यक्तीमध्ये अशाप्रकारे फरक असल्यामुळे विशिष्ट संदेश समजण्यासाठी अडचणी उद्भवतात आणि म्हणूनच चांगल्या वक्त्याने प्रथम आपल्या श्रोत्यांना समजून घेऊन त्यानुसार आपल्या भाषणाची गती कमी जास्त करावी आपण ज्या प्रकारे संदेशाचे वितरण करतो त्यानुसार समांतर भाषेमध्ये वेगवेगळे लोकं त्याचा वेगळा अर्थ काढतात विशेषत या वैश्विक वैशिष्ट्यांची उदाहरणे ऐका प्रसिद्ध अमेरिकन सिटकॉम मित्रांमधील आवाजाचा उतार चढाव आणि टोन त्यांच्याकडे तेथे एक आनंदी प्रकारे पाहिले जाते तुम्ही दोघे आनंदी आहात मग मी तुमच्यासाठी आनंदी आहे मी ठीक आहे खरोखर नक्कीच मी ठीक आहे पूर्णपणे ठीक आहे मला हे माहित नाही की ते सर्व मोठ्याने आणि लबाडीने का बाहेर येत आहे कारण मी खरंच ठीक आहे जो मला असे वाटते जेव्हा तू घरी गेला होतास तेव्हा अजून एक बॉक्स तिथे ठेवला होता ज्याला मला खोलायचे होते अरे देवा तू तर मला जवळजवळ हृदयविकाराचा झटकाच दिलास माझा सर्वात प्रिय जवळचा मित्र आणि माझी बहिण माझा यावर विश्वास नाही क्षमस्व परंतु जर ते खरे असेल तर मीसुद्धा त्याच्यावर प्रेम करतो माझा सर्वात चांगला मित्र मी यावर विश्वास ठेवू शकत नाही मागील व्हिडिओने पॅरालंग भाषेशी संबंधित उल्लसित पैलू घेतलेले असल्यास सध्याचा व्हिडिओ टोन खेळपट्टी ताल खेळपट्टी आणि आवाज याचा मोठ्या प्रेक्षकांशी संवाद साधतांना अशा लोकांवर कसा गंभीरपणे खोल परिणाम होतो हे दर्शवितो इथे मी यातील छोटे छोटे भाग घेतलेला आहे परंतु तुम्हाला पूर्ण व्हिडिओ ऐकायचा असल्यास खालील लिंक वर क्लिक करा तेथे तो टोन आणि खेळपट्टीवर आहे आम्हाला बदल आणि त्याहूनही बरेच काही निवडावे लागेल त्याचा वेग आम्हाला मागे पुढे बघून त्यातून निवडावे लागेल आणि लय आपल्याला आपले भविष्य आणि आपल्या भूतकाळातील काही निवडावे भूतकाळ भूतकाळ बराक ओबामाचा आवाज फारच नैसर्गिक वाटतो परंतु बहुतेक राजकारण्यांना कठोर परिश्रम करून मतदारांना प्रभावित करणारा आवाज साध्य करावा लागतो विरुद्ध शब्द देहबोली मध्ये श्रोत्यांवर विशेष प्रभाव टाकण्यासाठी आवाजाचे विशेष महत्त्व आहे सामान्यपणे लोकांना जेव्हा समोर जायचे असते त्यांना अशा प्रकारे प्रशिक्षण घेऊन आपल्या आवाजाची खोली वाढवून लोकांच्या मनात आपली प्रतिमा प्रभावित करावयाची असते आणि म्हणूनच बहुतेक राजकारणी लोकं आपल्या देहबोली मध्ये विशेषता आपल्या आवाजामध्ये खोली निर्माण करण्याचा आणि आणि त्याला संथ करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात आता मला वैयक्तिकरित्या वाटते की त्यांच्याकडे कल्पना आहेत परंतु त्या अमेरिका साठी मात्र वाईट कल्पना होत्या महिला राजकारण्यांना पुरुष शब्दावर मात करण्यासाठी अतिरिक्त अडथळा आहे त्यांच्या महिलांचा आवाज खरोखर पुरुषांच्या मेंदूच्या भावनिक भागावर खऱ्या आहे आणि म्हणूनच असे मानले जाते की स्त्रिया बोलताना जास्त भावनाप्रधान असतात समांतर भाषेमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बोलताना घेण्यात येणारा विराम किंवा थांबा बोलण्याची गती देखील बर्याच विरामांसह असते आणि ती अनियंत्रित असू शकते त्यासाठी आपण आ उम्म् वगैरे विरामचिन्हे वापरतो जेव्हा आपण पुढे काय बोलू यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा अनावश्यक आणि अनियंत्रित विराम आपल्या बोलण्याचा प्रभाव खराब करतात बोलताना किंवा भाषण देताना हेतुपुरस्सर आणि एकूणच प्रभावासाठी योग्य क्षणी नियोजित विराम नाट्यमय वाटतो सीझुरा हा एक लॅटिन शब्द आहे तो कापण्यासाठी वापरण्यात येतो व्याकरण सीमेमध्ये पूर्णविराम किंवा बिंदू देऊन विराम देतात सीझुरा हा शब्द शांत थांब्यासाठी संगीतामध्ये देखील वापरला जातो सीझुरा बर्याचदा कवितांमध्ये वापरला जातो एक अतिशय मनोरंजक उदाहरण म्हणजे आपल्या बालपणीच्या कविता "Sing a song of six pence A pocket full of ryeFour and twenty blackbirdsBaked in a pie " सहा पेन्स गाणी म्हणू या प्रकाश किरणांनी भरलेलं पाकीट चौवीस ब्लॅकबर्ड्स पाईमध्ये भाजलेले औपचारिक भाषणात आम्हाला असेही आढळले आहे की योग्य विराम देण्याची आमची क्षमता प्रेक्षकांना संदेशाचा महत्त्वपूर्ण भाग प्राप्त करण्यास तयार करते विराम न घालता आम्ही कधीही बोलू शकत नाही संभाषण दरम्यान जर आपण विशिष्ट ठिकाणी विराम घेऊन पुन्हा बोलण्याची सवय केली तर प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी अधिक सक्षम होतो संभाषणादरम्यान नकळत वापरले जाणारे विराम उदाहरणार्थ ओह उम्म वगैरे सारखे शब्दसंभाषणात अडथळा निर्माण करतात पण बऱ्याच वेळेला याचा योग्य प्रकारे वापर केल्यास वक्त्याला थोडावेळ आराम देऊन पुन्हा बोलण्याची गती नियंत्रित करतात पण याचा कधी कधीच वापर करायला हवा चांगला वक्ता याच्या योग्य प्रभावासाठी स्वतःला प्रशिक्षित करतो उदाहरणार्थ ते सर्व शिक्षक जे विद्यार्थ्यांनी विचारलेल्या एखाद्या विशिष्ट प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही ही त्याच्या वेळेला मुद्दामच याचा उपयोग करतात जेणेकरून त्यांच्या बोलण्यामध्ये खंड पडणार नाही ही आणि त्यांना विचार करण्यासाठी सुद्धा वेळ मिळेल थोडक्यात सांगायचे म्हणजे कार्यक्षेत्रात किंवा व्यावसायिक जगात बोलतांना विराम देणे हे नेहमीच काळजीपूर्वक नियोजित करणे आवश्यक आहे विराम कधीच अपघाती नसावा या दृश्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे योजनाबद्द विराम आपण कसा घेऊ शकतो याचे वर्णन केले आहे मुद्दाम रहस्य निर्माण करताना एखाद्या शब्दावर जोर देऊन किंवा एखाद्या वाक्याच्या शेवटी अशाप्रकारे विराम वापरल्यास श्रोत्यांना सुद्धा नाट्यमय घोषणा साठी वेळ मिळतो आणि तेसुद्धा त्याचेअनुसरण करतात अशाप्रकारे कंटाळा आलेल्या श्रोत्यांना भावनेचा प्रभाव दाखवून आपल्याकडे आकर्षित करता येते संदेशाच्या स्पष्ट संप्रेषणासाठी आवाज उतार चढाव आणि लयबद्धता आहे सर्वसाधारणपणे आपण म्हणू शकतो की प्रेक्षकांना ऐकायला येण्याइतपतआपण जोराने बोलावे मोठ्या संमेलनामध्ये जिथे आपल्याला माईक वापरायचा असतो तेव्हा आपल्या मध्ये तो पद्धतशीर वापरण्यासाठी तांत्रिक क्षमता आवश्यक आहे आपल्या प्रेक्षकांच्या संख्येनुसार आपल्या आवाजाची तीव्रता माइक वापरून किंवा न वापरून ठरविली जाते आपल्या प्रेक्षकांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी आपल्या आवाजामध्ये उत्साह असणे आवश्यक आहे कारण आवाजातील उत्साहात आपल्या संभाषण मध्ये प्रेक्षकांना तल्लीन करतो छोट्या गटांमध्ये आवाजाचा उदार चढाव वापरून अतिशयोक्ती करण्याची गरज नसते कारण यामुळे जाणीवपूर्वक कुणाला दुखापत केली जाऊ शकते तरीसुद्धा समूहामध्ये जेव्हा आपल्याला विशिष्ट प्रकारच्या भावना प्रदर्शित करण्याचा किंवा एखाद्या मुद्द्याला स्पष्ट करायचे असते तेव्हा आपल्याला आवाजाचा उतार चढाव योग्यप्रकारे वापरावा लागतो मोठ्या समूहामध्ये शक्य नाही त्याच प्रकारे एक सारखे हळू आवाजात बोलणे नेहमीच टाळावे ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये असलेला थोडा फार उत्साह सुद्धा आपण गमावून बसतो जोरदार वाढवलेल्या आवाजाने आपण रागवलेले आहात हे स्पष्ट होते याविरुद्ध मोजून मापून सहानुभूतीपूर्वक योजलेल्या आवाजाने बोलणार यांमध्ये याचा आवाज ऐकण्याची इच्छा निर्माण होते वक्त्याच्या बाजूने बोलण्याचा वाढलेला दर घाई किंवा अधीरपणा देखील दर्शवू शकतो तर कमी झालेला दर दृष्टीकोन प्रतिबिंबित करू शकेल म्हणून आवाजाची तीव्रता कोमलता आणि जोरात बोलणे या दरम्यान परस्पर संबंधात भिन्न असू शकते सहसा हलगर्जीपणा किंवा चेहर्यावरील स्नायू आणि हावभाव बरोबर अंतर्गत स्नायूंचा प्रयत्न यामुळे हे शक्य होऊ शकते उदाहरणार्थ दरम्यान मऊ करुणेदार अॅपिको अल्व्होलर क्लिक करा भाषणाच्या अभिव्यक्ती मध्ये सांस्कृतिक भिन्नता देखील स्पष्ट आहेत आणि मी येथे ए मार्टिन आणि चॅने यांचे संशोधनाचा विशेष उल्लेख करेल त्यांना असे आढळले आहे की मध्यम पूर्व भागातील लोकं जोरात बोलतात कारण त्यांच्यासाठी जोरात बोलले सामर्थ्य आणि प्रामाणिकपणाशी निगडीत असते त्यांच्यासाठी हळूवारपणे बोलणे अशक्तपणा आणि अप्रामाणिकपणाची भावना व्यक्त करेल या संशोधनानुसार जर्मन लोकसुद्धा सुचना देण्याच्या टोनमध्ये बोलले पसंद करते कारण त्यांच्यासाठी ते आत्मविश्वासाचे प्रतीक आहे दुसरीकडे फिलिपिन्समधील लोक हळूवारपणे बोलणे पसंत करतात मऊ हळुवार भाषण शिक्षण आणि चांगले शिष्टाचार याचे प्रतीक मानतात जपानी लोकांनीही हळुवार आवाजात बोलणे पसंत करतात त्यांच्यासाठी चांगल्या शिष्टाचाराचे प्रतीक आहे त्यांच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे स्वतःचे नियंत्रण नसते तेव्हा ही व्यक्ती मोठ्याने किंवा मोठ्या आवाजात बोलते शहर संशोधकांना हे देखील आढळले की भाषणाची मात्रा शहराच्या घनते सोबत ठरविली जाते जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आयुष्य घालवलेल्या लोकांना मोठ्याने बोलायचे सवय असते तर कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये रहात असलेल्या लोकांना हळू बोलण्याची सवय असते आपण आणखी एक बाब विचारात घेतली पाहिजे ती म्हणजे सुधारक ही दुसरी वैश्विक भाषा आहे श्रेणी आणि समावेशासह पात्रता आणि विभेदक ही घटकांद्वारे उत्पादित आवाजाच्या प्रभावाची मालिका आहेत उदाहरणार्थ श्वसन करताना हवेची दिशा आणि वैशिष्ट्ये हे आवाजाच्या ग्रंथीमध्ये नियंत्रित केले जाते आणि त्यामधील विशिष्ट बदलांद्वारे नरम टाळूच्या स्थितीनुसार कंपन करतात शब्दांद्वारे घशाची जोडणी स्नायूंचा ताण आणि अवयवांची स्थिती देखील रचनात्मक संरचनाद्वारे ओठ आणि खालच्या जबडाला आकार देते ते आधी दिसू लागताच याची व्यवस्था देखील केली जाऊ शकते विरोधाभासी संचमध्ये निरीक्षण करा परंतु या ध्रुवीय जोड्यांच्या अटी बर्याच भिन्न असू शकतात आमच्या स्वतःच्या विश्लेषणासाठी त्याचा अभ्यास आवश्यक आहे मध्यम बिंदूपासून पोयटोसने कॉल करणे पसंत केले आहे सामान्यपेक्षा मध्यम आणि सुधारकांचे दोन गट वेगळे करतात जे ते पात्र आहेत आणि दुसरे म्हणजे विभेदक क्वालिफायर्स हे आवाजामधील ते बदल आहेत जे केवळ तोंड आणि नाकात थोरॅसिक पोकळीच्या क्षेत्रामध्ये बदलांमुळे उद्भवत नाहीत त्यामध्ये श्वासोच्छवासाच्या प्रभावांचा समावेश आहे परंतु द्विपक्षीय शरीर रचना देखील महत्वाची असते उदाहरणार्थ कुजबुजलेला आवाज लॅरींजियल इफेक्ट उदाहरणार्थ लबाडीचा आवाज कठोर आवाज तणावपूर्ण आवाज काही आवाज घशाचा वरचावर नियंत्रण आणि अनुनासिकता याचा वापर करून निर्माण केले जातात आवाज गुणवत्तेच्या बाबतीत वक्ते एकमेकांपासून भिन्न आहेत आणि आम्ही या क्षमतेमुळे फोनवर देखील वैयक्तिक आवाज ओळखण्यास सक्षम आहोत ते विशिष्ट उद्दीष्टांसाठी त्यांच्या आवाजात बरेच भिन्नता देखील सादर करतात या क्षेत्रातील संशोधनाच्या बर्याच प्रमाणात संशोधनांनी आम्हाला एक चांगले आकलन सुसज्ज केले आहे ज्यानुसार कर्कश आवाज श्वास घेणारा आवाज आणि कठोरपणा यासारख्या संज्ञेचा अर्थ आपण लावू शकतो तरी हे शब्द पूर्वी अज्ञानाने वापरले जात होते परंतु आता आम्हाला या अटींचे अधिक चांगले समजून घेण्यासाठी आणि अर्थ सांगण्यासाठी वैज्ञानिक अर्थ लावले आहेत लॅरेन्गेलाइज्ड किंवा वेडापिसा आवाजाला ग्लोटल फ्राय म्हणून देखील संबोधले जाते कारण ते आहे बुडबुड यांच्याआवाजाचे गुणवत्ता तळण्याचे प्रकारमध्ये येणारा विशिष्ट आवाजासारखा येतो काही भाषांमध्ये त्याचे उच्चारण पद्धती तशीच असते परंतु बऱ्याच वेळा शारीरिक श्रम किंवा वेदना किंवा वृद्धावस्थेत वापर केला जातो उदाहरणार्थ कंटाळवाण्याबद्दल अनिच्छा व्यक्त करा "अरे नाही आता" किंवा दडपलेला राग "आपण हे कसे करू शकता" प्रेमळ कौतुक किंवा सहानुभूती दर्शविताना लाडाने म्हटल्या जाते फक्त त्या गोड मांजरीचे पिल्लू पहा प्रौढांना प्रेमळ किंवा बालिश आवाज देखील वेडा आवाज म्हणून ओळखले जाते अमेरिकन अभिनेता व्हिन्सेंट प्राइस मेनॅकिंगमध्ये उत्कृष्ट वेडापिसा आवाजासाठी प्रसिद्ध आहे या क्षेत्रामध्ये काम करणार्या संशोधकांद्वारे क्षण आणि त्याचा संदर्भ नेहमीच घेतला जातो श्वास घेणारा आवाज उत्कट भाषणाशी संबंधित आहे की खोटा हे एक उसासासारखे आहे श्वास आणि आवाज यांचे मिश्रण असे म्हणायला पुरेसा आवाज नाही आम्हाला बर्याचदा टीव्ही जाहिराती जे परफ्यूमच्या विक्रीवर किंवा टिप्पण्यांवर आधारित असतात उदाहरणार्थ फॅब्रिकची गुळगुळीतपणा किंवा अशी कोणतीही जाहिरात ज्यावर भावनिक प्रतिक्रिया असेल त्याच्याशी संबंधित वापरलेला आढळतो हे बर्याचदा श्वास आत घेताना "मी तुझ्यावर प्रेम करतो" यावेळी वापरण्यात येतो कधीकधी कठीण निर्णय किंवा प्रश्नाला सामोरे जाण्यासाठी कंटाळा आला असता देखील वापरण्यात येतो हे सहसा या परिस्थितीत विशिष्ट कुजबुज करून एकत्रित केले जाते आम्ही मर्लिन मनरोचे उदाहरण उद्धृत करू शकतो जो तिच्या श्वासोच्छवास आवाजासाठी ओळखला जातो कठोरता असह्य असभ्य आवाजाशी संबंधित आहे जी लॅरेन्जियल ताण तणाव अत्यंत आवाजाच्या ग्रंथीला घडी देऊन अनियमित कंप आणि कमी खेळपट्टी यामुळे उद्भवते भाषेमध्ये आपल्याला काही समानार्थी शब्द दिसतात उदाहरणार्थ व्हॉईस मेटलिक व्हॉईस र्यूकस रास्प रफ रिलिंग ग्रेटिंग वगैरे वगैरे हे नकारात्मक दृष्टीकोन आणि क्रोधाची उपहास इत्यादिसारख्या भावनांचा अर्थ जोडतात तसेच मौखिक भाषा प्रति हिंसक भावना किंवा वैश्विक वैकल्पिक एक कर्कश आवाज कोरडे आणि उग्र म्हणून समजले जाते काही बाबतींत त्यास सकारात्मक मानले जाऊ शकते विशिष्ट स्त्रियांच्या संदर्भात मोहकपणे कामुक होते तथापिपुरुषप्रधान संस्कृतीत एक नकारात्मक गुणवत्ता म्हणून जिथे महिलांना पुरुषी म्हणून न्यायले जाते किती देखील याचा वापर होतो व्यावहारिक कारणांसाठी हे अधिक सामान्य खोलशी संबंधित मऊ किंवा कुजबुजणारा आवाज म्हणून ओळखण्यात येतो खडबडीत आवाज सामान्यत खडबडीत आवाजाच्या पॅथॉलॉजिकल प्रकारांवर लागू केला जातो वक्त्याची एक गरीब प्रतिमा किंवा खराब आरोग्यास पोचविणारी नकारात्मक क्रियाकलापांद्वारे प्राप्त केलेली गुणवत्ता याद्वारे दर्शविली जाते भिन्नता म्हणजे स्वतंत्रपणे उद्भवणाऱ्या मौखिक बोलण्यातील बदल यामध्ये ध्वनी समाविष्ट असलेल्या भाषेशी संबंधित अर्थ लावण्यापासून कधीही मुक्त होत नाही उदाहरणार्थ हसणे रडणे वगैरे सारखे क्रिया करताना बोलणे बरेच वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता त्यांच्या मूलभूत वैशिष्ट्यांनुसार आणि अंशानुसार गटबद्ध आहेत उदाहरणार्थ ज्यांना हसण्यास आणि हसण्यास आवडते अशा लोकांकडे लक्ष वेधून घ्या आणि सांस्कृतिक आणि उपसंस्कृतीत्मक विविधता देखील अनुभवास मिळेल अधिक सामान्य भिन्नता म्हणजे मोठ्याने ओरडून रडणे हसणे वगैरे वगैरे तक्रारींचा समानार्थी शब्द सांगून समावेश करणे वातानुकूलन पार्श्वभूमी मुळे किंवा विभेदकांसाठी घेतल्या जाणार्या काही सुधारित घटकांमुळे कदाचित उद्भवले जाऊ शकते आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये उदाहरणार्थ एक व्यक्ती तोंडात पाईप घेऊन सिगरेट ठेवून बोलत असू शकते किंवा आवाज गुणवत्ता विशिष्ट प्रकाराशी निगडित काही आरोग्याची कारणे असू शकतात वैकल्पिक शब्दांमधून स्वतंत्रपणे उद्भवणा ध्वनीचा संदर्भ पर्यायी असतो आम्ही त्यांचे वर्णन भाषेचे आकार स्वेच्छेने गळा साफ करणे खेकारणे श्वास आत बाहेर सोडणे उचकी येणे जोरात श्वास सोडणे थकवा आल्यासारखा वाटले म्हणून करू शकतो संवेदनाक्षम ध्वनी अधिक सामान्यपणे लंबवत वैकल्पिक म्हणून उद्भवतात उदाहरणार्थ एक आकलन दहशतीचा एक शारीरिक वेदना ऐच्छिक पैलूंचा fff तसेच वैकल्पिक दृश्यमान आहेत उदाहरणार्थ अधीर झाल्यानंतर एक स्वयंसेवी जीभ हलविणे आणि अनैच्छिक प्रतिक्रिया दर्शविणे तसेच जर एखाद्याला अचानक दुखापत झाली तर जाणता अजाणता "ओहो" असे कुजबुजणे आम्हाला आढळले की काही फिनोम सारख्या भाषेत आहेत त्यामध्ये पूह बूह टीझेड टीझ वगैरे सारखे आवाज काढले जातात इतर बर्याचजण स्पष्ट शब्द दर्शवित नाहीत आणि त्यात प्रामुख्याने ऐकण्यायोग्य हवेची नाकाद्वारे देवाण घेवाण आणि त्याद्वारे होणारा आवाज असते यामध्ये वेगवेगळ्या फरक सुद्धा असू शकतो जरी या सर्व वेगवेगळे प्रकारांचा दहाच्या बनलेला नसेल तरीसुद्धा हसण्यामध्ये केलेला फरक बोलण्याच्या प्राथमिक गुणांना विकृत सुद्धा करू शकते ते मानसिक स्थितींमध्ये भिन्न आहेत परंतु नेहमीच सार्वत्रिक नसतात उदाहरणार्थ स्पॅनिश मध्ये आपण ऐ आणि इंग्रजी मध्ये आउच म्हणू शकतो अर्थात समांतर भाषा देहबोली च्या घटकांमधील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे त्याद्वारे आपण आपल्या भावना मनस्थिती आणि पार्श्वभूमीचे स्पष्टीकरण आपल्या श्रोत्यांना देऊ शकतो भाषा कधीही तटस्थ नसते तर समांतर भाषे मुळे आपल्या बोलण्यामध्ये वेगवेगळ्या संवेदना आपण निर्माण करू शकतो Thank you धन्यवाद